या आठवड्याच्या शेवटच्या लेक्चर मध्ये आपण इतर बऱ्याच काही प्लेसमेंट टेक्निक बद्दल पाहू प्लेसमेंट टेक्निक कशा काम करतात याबद्दल नंतर पाहू आपले हे लेक्चर क्रमांक 14 आहे आपण मेलविन ब्रुअरने प्रस्तावित केलेला इंटरेस्टिंग ऍलगोरिदम ने सुरुवात करुया ही पार्टिशनिंग टेक्निक ऐवजी वापरण्यात येणारी प्लेसमेंट टेक्निक आहे या ठिकाणी आयडिया म्हणजे साधा कन्सेप्ट आहे साधारणतः आपण काय करतो आपण सर्किट पार्टीशनिंग करतो ब्लॉकचे निरनिराळे मॉड्यूल तयार करून ब्लॉक प्लेसमेंट केले जाते परंतु येथे मेलविन ब्रुअर म्हणतो की जेव्हा आपल्याकडे नेटलिस्ट असते तेव्हा आपण वारंवार अशा प्रकारे पार्टीशनिंग करतो की प्रत्येक पार्टिशन पुरेसे लहान ठरते आहे जेणेकरून आपण ते थेट सेलमध्ये ठेवू शकता तर पार्टिशनिंग आणि प्लेसमेंट मात्र एकत्र होते जर आमच्याकडे प्लेसमेंटसाठी 2 डायमेन्शनल एरिया आहे जे सामान्यत फुल कस्टम डिझाइन स्टाईल किंवा गेट अॅरे डिझाइन स्टाईल साठी आहे तर आपण या प्रकारच्या प्लेसमेंट स्ट्रॅटजी ईफेक्टिव्ह पणे वापरू शकता अशाप्रकारे प्लेसमेंट स्ट्रॅटजी पार्टीशनिंग टेक्निक वापरते आपल्याकडे असलेली नेटलिस्ट रिपीटेडली किंवा प्रोग्रेसिव प्रकारे दोन किंवा अधिक सब सर्किट मध्ये पार्टीशनिंग करतो प्रत्येक स्टेजला इटरेशनला 1 सब सर्किट स्लाईस दोन किंवा अधिक सब सर्किट मध्ये पार्टीशनिंग करतो या पद्धतीला रिपीटटेड बाय पार्टिशनिंग म्हणतात अशाप्रकारे सिक्वेन्स बाय पार्टिशनिंग करत आपण शेवटच्या स्टेजला पोहोचतो जेथे हे आपल्याला डायरेक्टली ब्लॉक ठेवता येतो पार्टिशनिंग साठीच्या काही आयडिया म्हणजे तुम्ही वर्टीकल किंवा होरायझॉन्टल पार्टिशनिंग करू शकतात जेणेकरून लेआऊट एरिया वर्टीकल किंवा होरायझॉन्टल सब सेक्शन मध्ये पार्टीशनिंग होतो मी तुम्हाला खालील पद्धतीने स्पष्ट करतो समजा आपल्याकडे रेक्टांगल्स ले आऊट एरिया आहे मी वर्टीकल पार्टीशनिंग स्लाइडमध्ये दाखविल्याप्रमाणे सुरू केले ले आऊट एरिया दोन सब सेक्शन मध्ये पार्टीशन केला त्यानंतर हॉरिझॉन्टल वापरून पार्टीशनिंग ले आऊट एरिया चार सब सेक्शनमध्ये पार्टिशन केला पुन्हा वर्टीकल पार्टीशनिंग वापरून ले आऊट एरिया दोन सब सेक्शन मध्ये पार्टीशन केला अशाप्रकारे तुम्ही लेआउट एरिया रिपीटेडली वर्टीकल किंवा होरायझॉन्टल पार्टीशनिंग करू शकतात वर्टीकल किंवा हॉरिझॉन्टल पार्टीशनिंग सिक्वेन्स बदलू शकते पार्टीशनिंग करण्याच्या बर्याच स्ट्रॅटजी आहेत त्यापैकी दोन स्ट्रॅटजी आपण पाहू परंतु आयडिया अशी आहे की तुम्ही रेक्टांगल्स स्पेस चे वर्टीकल किंवा होरायझॉन्टल पार्टीशनिंग रिपीटेडली करत जातात शेवटी मिळालेले पार्टिशन डायरेक्टलि सिलिकॉन फ्लोअर वर ठेवता येतात बेसिक आयडिया म्हणजे प्रत्येक पार्टिशन किंवा सब सर्किट सिंगल गेट होईपर्यंत पार्टिशनिंग प्रोसेस सुरू असते प्रत्येकाला लेआऊट एरियावर स्वतंत्र प्लेस असते हा प्रॉब्लेम तुम्ही गेट एरे प्लेसमेंट बरोबर रिलेट करू शकतात गेट एरे मध्ये देखील गेट चे एरे असतात याठिकाणी आपण पार्टीशनिंग करून गेट लेवल ला येतो प्रत्येक गेट हे गेटएरे मध्ये पर्टिक्युलर पोझिशनला प्लेस करता येते

मेलविन ब्रुअरने बऱ्याच प्रकारच्या वर्टीकल आणि हॉरिझॉन्टल पार्टीशनिंग कट ओरिएंटेड सिक्वेन्स प्रस्तावित केल्या आहेत या कट बद्दल महत्त्वाचे पॉईंट मी डायग्रॅम मध्ये हे दाखविला आहे मी काही लाईन्स काढलेल्या आहे तसेच सर्किट मिडल पोझिशनला कट केले आहे पहिल्या स्टेप्सचे चे उदाहरण या छोट्या प्रोसेस मध्ये दाखविले आहे आपल्याकडे काही गेट आहेत समजा आपल्याकडे सर्किट नेट लिस्ट आहे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला मिडल पोझिशनला वर्टीकल कट घेतला आहे खरेतर हा वर्टीकल कट केवळ एक उदाहरण म्हणून आहे तो एक्झॅक्टली मिडल पोझिशनला असेल असेही नाही आपल्याकडे 1 ते 10 असे 10 गेट आहेत या ठिकाणी चांगले पर्टिशनिंग मिळण्यासाठी मी केर्निघन लिन बाय पार्टिशनिंग एल्गोरिदम वापरत आहे मला बेस्ट पार्टिशन कोणते आहे हे माहीत नाही ऍलगोरिदम ने दिलेले पार्टिशन हे चांगले आहे असे समजून पाच गेट मी एका बाजूला तर उरलेले पाच गेट दुसऱ्या बाजूला ठेवले आहेत माझा ऑब्जेक्टिव्ह कट साईज कमी करण्याचा कटिंग लाईन्स कमी करण्याचा आहे याठिकाणी 1 2 3 4 5 लाईन्स कट होत आहे म्हणून कट साइज 5 येते म्हणजे लाईन्स 2 सब प्रॉब्लेम मध्ये हे डिव्हाइड झाल्या आहे हे काही ब्लाइंड नसून कट साइज मिनिमिझेशन प्रॉब्लेम आहे ते तुम्ही ते पाहू शकतात प्रत्येक स्टेप ला कट ओरिएंटेड सिक्वेन्स तुम्ही मिनिमाईज करण्याचा प्रयत्न करत आहात यासाठीचे चे दोन प्रकारचे कट सिक्वेन्स दाखविले आहे खरेतर मेलविन ब्रुअरने अजूनही बऱ्याच प्रकारच्या सिक्वेन्स प्रस्तावित केल्या होत्या पण त्यापैकी आपण केवळ दोन सिक्वेन्स उदाहरणासह स्पष्ट करत आहोत स्लाईडमध्ये ब्लॉक लेवल नेट लिस्ट उदाहरणासाठी दाखविली आहे प्रत्येक सर्किट गेट दाखविते डायग्राम मध्ये 5 थिक लाईन्स आहेत प्रत्येकाचे वेट 1 आहे त्या क्रिटिकल लाईन्स आहेत डायग्राम मध्ये इतर थिन लाईन्स आहेत प्रत्येकाचे वेट 0 5 आहे या गोष्टी या गोष्टी विचारात घेऊन तुम्हाला कट साइज अंदाज करावा लागतो पहिली मेथड क्वाडरॅचर मिनकट प्लेसमेंट म्हणून ओळखली जाते याठिकाणी आयडिया अशी आहे की 2 कट लाइन्स एक वर्टीकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईनच्या साह्याने लेआउट एरिया चार पार्ट मध्ये डिव्हाइड करणे दोन्ही लाईन सेंटर मधून पास होतात याबद्दल मी आधी स्पष्ट केले आहे अशा प्रकारच्या कट लाइन्स मुळे तुम्हाला चार पार्ट मिळतात अशाप्रकारे तुम्ही कट साइज मिनिमिझेशन प्रॉब्लेम साठी केर्निघन लिन एल्गोरिदम वापरू शकतात डिव्हिजन प्रोसेस प्रत्येक क्वार्टर साठी रिकर्सिव पद्धतीने अप्लाय केली जाते हे म्हणजे या 2 लाइन्स नंतर तुम्ही संपूर्ण लेआउट एरिया चार पार्ट मध्ये डिव्हाइड करतात त्यानंतर प्रत्येकी चार पार्ट चे वर्टीकल आणि हॉरिझॉन्टल कट होतात अशाप्रकारे तुम्हाला हव्या असलेले साईजचे पिसेस होईपर्यंत ही पद्धत रिपीट होते आपण सुरुवात करुया ब्लॉक लेवल नेट लिस्ट उदाहरणासाठी मी सोलुशन दाखवत आहे डॉट लाइन्स म्हणजे मी सगळ्यात बेस्ट वर्टीकल कटने सुरुवात करत आहे तुम्ही केर्निघन लिन एल्गोरिदम अप्लाय केला तर बेस्ट वर्टीकल कट मिळेल ज्याच्या आधाराने नेट लिस्ट दोन पार्ट मध्ये डिव्हाइड होईल हे दोन पार्ट गुलाबी रेक्टांगल्स मध्ये दाखविले आहे म्हणजे नेट लिस्ट दोन भागात पार्टिशन झाली आहे आता प्रत्येक पार्टिशनच्या हॉरिझॉन्टल कट साठी केर्निघन लिन एल्गोरिदम अप्लाय करू शकतात आणि बेस्ट हॉरिझॉन्टल कट मिळेल तुम्ही आधीच गुलाबी रेक्टांगल्स मध्ये दाखवल्या प्रमाणे नेट लिस्ट 4 पार्ट मध्ये डिव्हाइड केली आहे पुढे डाव्या बाजूला वर्टीकल कट घेऊन दोन रेक्टांगल ब्लॉक अजून दोन ब्लॉक मध्ये डिव्हाइड करतात ते डायग्राम मध्ये दाखविले आहे त्यानंतर उजव्या बाजूला वर्टीकल कट घेऊन दोन रेक्टांगल ब्लॉक अजून दोन ब्लॉक मध्ये डिव्हाइड करतात ते देखील डायग्राम मध्ये दाखविले आहे त्याच प्रमाणे तुम्ही वरच्या बाजूला हॉरिझॉन्टल कट 4 रेक्टांगल डिव्हाइड करण्यासाठी अप्लाय करतात तसेच खालच्या बाजूला हॉरिझॉन्टल कट 4 रेक्टांगल डिव्हाइड करण्यासाठी अप्लाय करतात अशा पद्धतीने फायनली तुम्हाला 16 रेक्टांगल मिळतात प्रत्येकामध्ये एक गेट किंवा एक नोड असतो हि आपल्याला हवी असणारी फायनल स्टेट आहे

तुम्ही याठिकाणी पाहू शकतात की सुरुवातीला आपला ग्राफ खूप हॅप् हजार्ड होता परंतु कम्प्लिशन नंतर मी ब्लॉक व्यवस्थित ठेवू शकतो मला येथे एन मिळाले आहे मला बी मिळाला आहे मला येथे सी मिळाला आहे मला येथे जी मिळाले आहे सुरवातीला बी येथे दिसत होता सुरवातीला सी येथे होता परंतु ते अशा पोझिशन ला गेले आहेत जेथे प्रत्येक पायरीवर कट मिनिमिझेशन करणे दर्शविते कारण सी येथे होता त्यानंतर प्रत्येक स्टेपला बदल होत जाऊन सी हे या स्टेपला येथे हलले आहे आणि ते तिथेच राहिले तर असे नाही की मी ब्लाइंडलि आंधळेपणाने गेट कट करत आहे प्रक्रियेदरम्यानसुद्धा गेट मुव्ह होत आहेत आणि मला फायनल प्लेसमेंट मिळाले आहे अशाप्रकारे ही पहिली मेथड आहे दुसरी मेथड म्हणजे रिकर्सिव बाय पार्टीशनिंग मीनकट प्लेसमेंट हि मेथड देखील मागच्या प्रमाणेच आहे परंतु कट लाईन सिक्वेन्स थोडासा वेगळा आहे या ठिकाणी वर्टीकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स च्या साह्याने रिकर्सिव डिव्हिजन होते मी तुम्हाला उदाहरणासह स्पष्ट करतो मी मागचे उदाहरण घेतो मी सुरुवात वर्टीकल कट ने केली होती त्यानुसार दोन रेक्टांगल तयार झाले होते त्यानंतर हॉरिझॉन्टल कट लेआऊट एरियाला अप्लाय केला होता पण आता फक्त एक हब कट करतो त्यानंतर राईट हाफ पार्ट कट करतो तयार झालेल्या चार पार्ट पैकी एक पार्ट वर्टीकली कट करतो त्यानंतर मी राईट हाफ कट करतो सर्वात शेवटी त्या ठिकाणी आठ कट होतात डायग्राम मध्ये हे सर्व कट दाखविले आहे फायनली आपल्याला सर्व प्रकारचे पार्टिशन मिळतात या ठिकाणी मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की तुम्ही मागच्या डिझाईन मध्ये जाऊन फायनल पार्टिशन पहा तुम्हाला असे दिसून येईल की हे पार्टिशन खूप चांगले पार्टिशन दिसत नाही कारण पण त्या ठिकाणी बऱ्याच वायर्स खूप लांब पद्धतीने रनिंग होतात N पासून O पर्यंत O पासून P पर्यंत त्यानंतर पुन्हा J पासून K पर्यंत इत्यादी बऱ्याच वायर्स खूप खूप लांब आहे या वायरचे लाईन कॉम्प्युट करण्यासाठी तुम्हाला मॅनहॅटन डिस्टन्स घ्यावे लागेल त्यानंतर तुमच्या सहज लक्षात येईल मिळालेले सोल्युशन मला मिळालेल्या सोलुशन पेक्षा वाईट आहे कनेक्शन हे लोकल पद्धतीने करण्यात आले आहे जवळ जवळच्या नोड मध्येच कनेक्शन करण्यात आले आहे या मेथड चे सोलुशन मागच्या मेथोड पेक्षा चांगले आहे परंतु हे अनावधानाने झाले आहे तुम्ही प्रत्येक नेट लिस्ट साठी हीच मेथड इतरांपेक्षा चांगले सोलुशन देईन असे म्हणू शकत नाही म्हणून मेलविन ब्रुअरने अशा प्रकारच्या चार ते पाच सिक्वेन्स ऑफ कट प्रस्तावित केल्या आहेत तुम्ही त्या अप्लाय करून कोणती मेथड आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट देऊ शकते त्याबद्दल निर्णय घ्यायचा आहे अशाप्रकारे बेसिक आयडिया आहे आता कोणत्याही पार्टिशन आधारित प्लेसमेंट अल्गोरिदम शी संबंधित प्रॉब्लेम आहे आणि तो टर्मिनल प्रोपेगेशन नावाची प्रोसेस वापरून सोडविली जाऊ शकते तर सेशन मध्ये हे एका सोप्या उदाहरणासह स्पष्ट केले कल्पना अशी आहे पार्टिशन अल्गोरिदमचा थेट वापर नेटची लांबी वाढवू शकतो जसे पहिल्या मेथड मध्ये आपल्याला दाखवले आहे यामुळे काही एरिया मध्ये चॅनेलमध्ये कंजक्शन वाढू शकते बऱ्याच लाईन असतील हे देखील पहिल्या पद्धतीमध्ये पाहिले गेले ते सर्व प्रॉब्लेम टाळण्यासाठी टर्मिनल प्रोपेगेशन नावाची प्रोसेस वापरण्यात येते मी ती प्रोसेस उदाहरणासह स्पष्ट करतो या प्रोसेस मध्ये डमी टर्मिनल चा कन्सेप्ट पार्टीशनिंग बाउंड्री कडे प्रपोगेट होण्यासाठी वापरला जातो तुम्हाला ही गोष्ट समजण्यासाठी मी उदाहरणासह एक्सप्लेन करतो आपण एक साधे उदाहरण घेऊ या समजा 2 ब्लॉक A आणि B एकमेकांना कनेक्टेड आहे मी पहिल्या मेथड प्रमाणे पार्टीशनिंग चे हेरिस्टिक्स वापरले तर मी ब्लॉक चे पार्टीशनिंग कर करत जाईल इतर ब्लॉक मी याठिकाणी दाखवत नाही परंतु ब्लॉक A आणि ब्लॉक B यांच्या पोझिशन दाखवत आहे या ठिकाणी ब्लॉक A आणि ब्लॉक B यांचे कनेक्शन करण्यासाठी खूप लांब अशा कनेक्शन लाईन्स ते लागतील त्या मुळे डीले तयार होईल टर्मिनल प्रोपेगेशन कन्सेप्ट काहीसा पुढील प्रमाणे आहे तुम्ही लेआउट चे होरायझॉन्टल पार्टिशनिंग करताना तुमच्या लक्षात येईल की ब्लॉक A आणि ब्लॉक B कनेक्टेड आहेत त्यांच्यातील एक वायर किंवा एक नेट कट होत आहे तुम्ही काय करू शकतात तर डमी टर्मिनल पार्टीशनिंग जंक्शन पोझिशन ला ठेवू शकता जेव्हा तुम्ही 2 पार्टीशनिंग आउट कराल डमी टर्मिनल जंक्शन येथे 2 कॉपी असते असतील याठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात असुद्या ती म्हणजे हे दोन डमी टर्मिनल जंक्शन खरेतर सेम नेट दर्शवितात म्हणून जेव्हा तुम्ही कॉस्ट कॉम्प्युट करण्यासाठी ब्लॉक मुव्ह करतात किंवा कट करतात त्यावेळी जर डमी जंक्शन खूप दूर पोझिशन केले तर त्यासंबंधित कॉस्ट विचारात घ्यावी स्लाईडमध्ये दर्शविल्याप्रमाणे आपल्याला ब्लॉक A आणि ब्लॉक B हलविण्याची परवानगी नाही हे 2 डमी टर्मिनल नेहमीच एकमेकांच्या अगदी जवळ राहतात ज्यामुळे A आणि B एकमेकांना अगदी जवळ येतात तर मी दिलेली ही एक सोपी उदाहरणे आहे परंतु प्रत्यक्षात व्यावहारिक बाबतीत टर्मिनल प्रोपेगेशन प्रोसेस खूप कॉम्प्लेक्स आहे कारण नेट खूप गुंतागुंत असू शकते मोठ्या संख्येने ब्लॉक्स असू शकतात मोठ्या संख्येने आंतर असू शकते डमी टर्मिनल मोठ्या संख्येने असू शकतात तर इथे पुन्हा वापरल्या जाणार्या बरीच हेरिस्टिक्स आहेत आपण आणखी एक कन्स्ट्रक्टिव्ह रचनात्मक प्लेसमेंट अल्गोरिदम पाहू तो अगदी सोपा आहे आपण मागच्या लेक्चर मध्ये फोर्स डायरेक्ट प्लेसमेंट अल्गोरिदम तो आपण कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने एका वेळेस 1 ब्लॉक ठेवण्यास वापरू शकतो त्या ब्लॉक चे 0 फोर्स लोकेशन कॅल्क्युलेट करून ब्लॉक प्लेस करावा या पद्धतीने तुम्ही क्लस्टर करू शकतात किंवा पार्टिशन वाढत जातात याठिकाणी आपला क्लस्टर ग्रोथ अल्गोरिदम नावाचा सोपा अप्रोच असेल तुम्हाला थोडाफार बॉटम अप अप्रोच वापरावा लागेल काय करावे लागेल समजा मी काही प्रमाणात लेआउट एका स्टेजला कम्प्लिट केले आहे आहे म्हणजे काही परसेंटेज ब्लॉक आधीच प्लेस झाले आहे आणि राहिलेले ब्लॉक आपल्याला प्लेस करायचे आहेत त्यांना सीड असे म्हणतात राहिलेल्या ब्लॉक पैकी एक एक ब्लॉक सिलेक्ट करून त्यांच्या कनेक्टिव्हिटी नुसार प्लेस केलेल्या ब्लॉक जवळ ठेवला जातो अशाप्रकारे नवीन ब्लॉक इतर ब्लॉक बरोबर कनेक्ट होऊन पार्टिशन तयार होते तुम्हाला एक उदाहरण देतो स्लाइडमध्ये दाखविल्याप्रमाणे नेट लिस्टमध्ये सहा नोड आहेत त्यांचे कनेक्शन वेट दिले आहे आपण या नोड ला A B C D E F असे म्हणूयात समजा मी क्लस्टर साठी पार्टिशन तयार केले त्या पार्टिशन मध्ये A आणि D ब्लॉक आधीच प्लेस केले आहेत मागे चर्चा केल्याप्रमाणे मी A आणि D ब्लॉक स्ट्रॉंग कनेक्टेड ब्लॉक प्लेस केले आहेत इतर राहिलेले ब्लॉग आपल्याला एका वेळी एक या पद्धतीने शक्यतो त्यांच्या कनेक्टिव्हिटी नुसार प्लेस करावे लागतील याठिकाणी ब्लॉक B स्ट्रॉंग कनेक्टेड ब्लॉक आहे म्हणून पुढच्या स्टेप मध्ये मी ब्लॉक B प्लेस करेल त्यानंतर ब्लॉक C प्लेस करेल कारण तो ब्लॉग इतरांशी स्ट्रॉंग कनेक्टेड आहे आता जर पार्टिशन साईज मर्यादा 4 असेल तर मात्र आपल्याला थांबावे लागेल ब्लॉक A B C आणि D एका पार्टिशन मध्ये आहे आता हीच प्रोसेस इतर नोड साठी रिपीट करून पार्टिशन तयार करावे प्रत्येक पार्टिशन मध्ये हे जास्तीत जास्त किती असावे याचे लिमिट असते त्यानुसार तुम्ही नोड प्लेस करू शकतात त्यानंतर तुम्ही पुढच्या पार्टिशन कडे जातात हा प्रकार जर क्लस्टर सारखा असेल तर तुम्ही इनिशियल पॉईंट पासून सुरुवात करतात क्लस्टर त्याच्या मॅक्झिमम साईज पर्यंत वाढत जाते एक एक क्लस्टर पूर्ण झाल्यावर तुम्ही पुढच्या क्लस्टर कडे मुव्ह करू शकता अशाप्रकारे आपण ब्लॉक प्लेसमेंट साठी पार्टिशन तयार करतो क्लस्टर ग्रोथ अल्गोरिदम च्या सहाय्याने तयार झालेले लेआउट साधारणतः खूप असे चांगले नसते कारण ते सर्व प्रकारचे इंटर्कनेक्शन नेटवर्क डिटेल लक्षात घेत नाही लेआउट मध्ये नोड एकमेकांना नक्की कशा पद्धतीने इंटर्कनेक्ट झाले आहे त्यांची लेन्थ किती आहे या गोष्टी कळत नाही अशा प्रकारचे लेआउट केवळ कनेक्शन नंबर किती आहेत याची माहिती देते परंतु या पद्धतीची काही उपयुक्तता आहे जसे की प्रारंभिक प्लेसमेंट तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते जी सिम्युलेटेड अनेलिंग सारख्या इटरेटीव इम्प्रोवमेंट अल्गोरिदममध्ये वापरली जाऊ शकते आपण पाहिले आहेच की सिम्युलेटेड अनेलिंगसाठी प्रारंभिक प्लेसमेंटसह प्रारंभ करतो आता आपण हा क्लस्टर ग्रोथ अल्गोरिदम वापरू शकतो जो प्रारंभिक प्लेसमेंट तयार करण्यासाठी खूप वेगवान आहे म्हणून अगदी अब्सोल्युटली रॅण्डम रित्या प्रारंभिक प्लेसमेंट तयार करण्याऐवजी आम्ही चांगली प्रारंभिक प्लेसमेंट तयार करण्यासाठी थोडा इंटेलिजन्स बुद्धिमत्ता वापरतो मग आपण त्याला सिम्युलेटेड अनेलिंग टोन देतो त्यामुळे प्लेसमेंट मध्ये सुधारणा होऊ शकते तर ही कल्पना आहे वरच्या स्लाईड मध्ये क्लस्टर ग्रोथ अल्गोरिदमचा सुडो कोड दिला आहे याठिकाणी B म्हणजे जे ब्लॉक्स आपल्याला प्लेस करायचे आहेत त्यांचा सेट आहे ब्लॉक S म्हणजे ब्लॉक B मधील सीड ब्लॉक आहे या ठिकाणी काही प्रमाणात हेरिस्टिक्स असू शकते तुम्ही मॅक्सिमम कनेक्टिविटी असलेला ब्लॉक सीड ब्लॉक म्हणून सिलेक्ट करू शकतात सिंगल लेआउट प्लेस करून ब्लॉक S सेट B मधून रिमूव्ह करा ही पद्धत जोपर्यंत सेट B एमटी होत नाही तोपर्यंत रिपीट करा प्रत्येक इटरेशनला ब्लॉक X सिलेक्ट करा लेआउट मध्ये प्लेस करून ब्लॉक S सेट B मधून रिमूव्ह करा अशाप्रकारे आपण संपूर्ण प्लेसमेंट गोष्ट पूर्ण करा परंतु मी म्हटल्याप्रमाणे आणखी एक रिस्ट्रीक्शन येऊ शकतात जे येथे दर्शविलेले नाही तर या प्रत्येक क्लस्टर्सचा मॅक्सिमम आकार असू शकतो एकदा मॅक्सिमम आकार गाठल्यानंतर आपण पुढील क्लस्टरसाठी सीड ब्लॉक ने प्रारंभ करू शकता तर अशा प्रकारे सी 1 सी 2 सी 3 अनेक क्लस्टर तयार करता येतात आता शेवटी परफॉर्मन्स आधारित प्लेसमेंट बद्दल चर्चा करूया आपण जेव्हा टाइमिंग अनालीसिस आणि इतर इशू बद्दल बोलू तेव्हादेखील परफार्मन्स आधारित इशू बद्दल पुन्हा चर्चा करणार आहोत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चीप लेवल ला होणारा डिले क्रिटिकल पाथ शोधण्यासाठी हा डिले खूप महत्त्वाचा आहे त्याचा संबंध क्लॉक फ्रिक्वेन्सी निश्चित करण्यासाठी आहे आणि शेवटी चिप्सचा परफॉर्मन्स निश्चित करण्यासाठी देखील आहे हा डिले बहुतेक वेळा इंटर्कनेक्शन मुळे होतो चुकीची वायरिंग किंवा चुकीचे ब्लॉक प्लेसमेंट यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर चीप लेवल ला डिले होतो आता जसे ब्लॉक लहान लहान होत जात आहेत ट्रान्झिस्टरमधील ब्लॉक लहान होत जात आहेत ट्रांझिस्टर लहान होत आहे चिप्स देखील लहान होत आहेत तर आता इंटरकनेक्शन डिले हा एक प्रमुख इशू बनला आहे कारण आता गेट डिले आणि इंटरकनेक्शन डिले जवळजवळ कंपेरेबल तुलनात्मक बनत चालले आहे तर पूर्वी गेटचे डिले बरेच मोठे होते त्यामुळे तेव्हा इंटर कनेक्शनच्या डिले कडे दुर्लक्ष करणे चालत होते परवडत होते परंतु आता तसे चालणार नाही चिप्स मधील हाय परफॉर्मन्स सर्किट साठी नेटचे इंटर्कनेक्शन प्लेसमेंट अल्गोरिदम द्वारा काही प्रमाणात वेळेची कंसट्रेन लक्षात घेऊन अनुमती दिली जाईल मी असे म्हणू शकतो की तुम्हाला अशाप्रकारे मार्ग काढता येईल जेणेकरून आपला जास्तीत जास्त डिले युजर कडून स्पेसिफाय केलेल्या काही डेल्टा व्हॅल्यू पेक्षा जास्त नसावा अल्गोरिदमचे विस्तृतपणे 2 प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते 1 निव्वळ नेट बेसिसवर कार्य करणारे आपल्याला नेट म्हणजे काय ते आठवते नेट म्हणजे निव्वळ म्हणजे पिनचे एक कनेक्शन आहे जे कनेक्ट करावे लागेल त्या अर्थाने ते समान म्हणजे इक्वि पोटेन्शियल समतुल्य आहेत हे अल्गोरिदमचे नेटवर आधारित नेटिंगद्वारे वेळेचे बंधन सोडविण्यासाठी जाळे मार्ग करण्याचा प्रयत्न करतो परंतु पाथ चा विचार करत नाही माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण एक सिनारिओ गेट लेव्हलचे लहान सर्किट विचारात घेऊयात वरच्या स्लाईड मध्ये प्रमाणे पिन असलेल्या 4 इक्वि पोटेन्शियल वायर्स सेट एक प्रकारचे नेट तयार करतो आपण या नेट चा डिले कमी करण्याचा प्रयत्न करू NAND गेट चा मॅक्सिमम डिले हा दुसऱ्या NAND गेट ला इनपुट आहे परंतु आम्ही माझ्या इनपुटपासून माझ्या अंतिम आउटपुट पर्यंत जाण्याचा पाथ विचारात घेत नाही जो एकूण डिले आहे मी यावर पूर्णपणे विचार करत नाही मी निव्वळ नेट बेसिसवर विचार करतो त्याचप्रमाणे जर आउटपुट हे येथे परत गेले तर तर मी येथे आणखी एक नेट काम करीत आहे येथे आणखी एक नेट असेल म्हणून मी डिले कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे निव्वळ नेट बेसिसवर आपण पुढे जाऊ आपल्याला प्रत्येक नेट ची टाइमिंग रिक्वायरमेंट ठरवावी लागेल या कामासाठी साधारणतः टाइमिंग अनालिसेस टूल उपलब्ध असतात त्यांचा उपयोग करून नेट बद्दलची प्लेसमेंट साठी लागणारी लेन्थ याबद्दल चे लिमिट किंवा बाउंड मिळू शकेल उदाहरणार्थ एखाद्या सर्किटचे क्लॉक फॅन्सी फ्रिक्वेन्सी रिक्वायरमेंट अनालिसिस टूल वापरून काढता येऊ शकते एखाद्या सर्किटचे मॅक्सिमम लेन्थ रिक्वायरमेंट काढता येऊ शकते जेणेकरून लेन्थ वाढली तर रिक्वायरमेंट पूर्ण होणार नाही तर या प्रकारची मर्यादा येऊ शकते दुसरा प्रकारचा एप्रोच म्हणजे इनपुट पासून आउटपुट पर्यंत क्रिटिकल पाथ लक्षात घ्यावा विविध प्रकारच्या पाथ चा डिले लक्षात घेऊन क्रिटिकल पाथ क्लॉक टाइमिंग मर्यादा पाळत आहे ना उल्लंघन करीत नाही ना याबद्दल काळजी घ्यावी आणि आपण ब्लॉक्सला अशा प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न केला की त्या मार्गाची लांबी विशेषत क्रिटिकल पाथनी टाइमिंग मर्यादा उल्लंघन केली जाणार नाही त्याबरोबरच सुरुवातीच्या काळात काही पाथ कदाचित क्रिटिकल वाटले जाऊ शकत नाही परंतु प्लेसमेंट केल्यानंतर कदाचित इतर काही पाथ कदाचित क्रिटिकल होऊ शकतात आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्या डिले वाढत असलेल्या पाथची अशी टीका टाइमिंगच्या मर्यादेवर विपरीत परिणाम करू नये ते नेहमीच योग्य असले पाहिजेत आपण स्टॅटिक टाइमिंग अनालिसेस आणि त्यासंबंधित मुद्द्यांवर नंतर चर्चा करू या लेक्चर मध्ये आपण वेगवेगळ्या प्लेसमेंट अल्गोरिदमकडे पाहिले आता या आठवड्यात आपण फिजिकल डिझाईन पार्टीशनिंग फ्लोअर प्लॅनिंग आणि प्लेसमेंट च्या सुरुवातीच्या प्रॉब्लेम कडे पाहिले आहे तर आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण राउटिंग वर चर्चा सुरू करू